तर आता आपण एच टेंजेन्शियल पाहू या येथे डेरिव्हेशनआपल्या हायस्कूल पेक्षा थोडे वेगळे आहे हे असावे कारण मी माझ्या मॅक्सवेलच्या समीकरणांची स्ट्रेचिंग कॉर्डिनेट्स सह पुनर्व्याख्या केली आहे ते कसे आणि आपण ते कसे करायचे लक्षात ठेवा आपल्याकडे हे समीकरण होते हे होते त्या च्या जागी हे बदलले आणि च्या जागी हे बदलले विद्यार्थी प्लेन तरंगा साठी ते अगदी खरे आहेबरोबर तर मी म्हणालो आपण यापूर्वी देखील हे केले होते जर आपण येथून परत पाहिले तर हे परिचित आहे तर इथला इंसिडेन्ट दाखवते त्याचप्रमाणे तिथे एक असेल आणि एक असेल ते ठीक आहे होय आपण या दोन समीकरणाची चिन्हे तपासली पाहिजेत ठीक आहे ते वजा चिन्हाद्वारे बंद असतील परंतु आपण येथून पुढे जाऊ कारण आपण जसे पुढे जाऊ तसे त्याची सत्यता तपासू तर ही समीकरणे वापरुन मी माझे विद्युत क्षेत्र येथे मिळवू शकतो मी माझे विद्युत क्षेत्र परिभाषित केले आहे येथून मला चुंबकीय क्षेत्र मिळू शकेल बरोबर तर जेव्हा मला येथून चुंबकीय क्षेत्र मिळेल तेव्हा मला रिजन १ मध्ये मिळेल म्हणून रिजन १ हा सर्वात वरचा भाग आहे जिथे माझ्याकडे इंसिडेंट अधिक रिफ्लेक्टेड आहे माझ्याकडे तेच आहे तर मला विद्युत क्षेत्र द्या आणि मी तुम्हाला चुंबकीय क्षेत्र देऊ शकतो असा आपला दृष्टीकोन असेल हे च्या बरोबरीचे होईल हे कसे घडले हे आपण विसरलात तर तर आपण ते इथे परत डिराइव्हकरू शकतो ठीक आहे खुप छान तर हे आपले इंसिडेंट अधिक रिफ्लेक्टेड क्षेत्र आहे चुंबकीय भागासाठी आणि रिजन २ मध्ये माझ्याकडे फक्त एक प्रसारित क्षेत्र आहे तर हे लिहायला अगदी सोपे असावे

आता मला असे म्हणायचे आहे की माझ्याकडे सर्वकाही आहे तर मला पुढे काय करण्याची गरज आहे मला मिळालेला हा एच म्हणजे मला एकदा मिळाला की के मध्ये सर्वसाधारणपणे 3 घटक असतात आणि माझ्या ई मध्ये एक्स वाई घटक आहेत तर मी हा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट घेऊ शकतो त्या पासून मला कोणत्या टर्म चे पालन करावे लागेल कारण मला ची अंमलबजावणी करायची आहे तर मी कोणता भाग सोडला पाहिजे म्हणून जेव्हा मी हा क्रॉस प्रॉडक्ट येथे घेतो तेव्हा मला एक अगदी साधे एक्सप्रेशन् मिळेल

तर मला २ व्हेरिएबल्स मध्ये माझी २ समीकरणे मिळाली आहेत हे माझे पहिले समीकरण होते तर म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता हे तुम्हाला इथे दिसेल की बीजगणित अगदी साधे आहे तर हे एकत्र ठेवून आता तुम्हाला लक्षात आले की येथे आहे हे काय आहे आणि काय आहे याविषयी मला थोडे अधिक सांगणे आवश्यक आहे तर हे अगदी सरळ आहे मी च्या मर्यादा स्पष्ट करतो इंसिडेंट तरंग वेक्टर चे झेड घटक बरोबर प्रसारित तरंग वेक्टर बरोबर तो आहे तर हा भाग मला सांगत आहे की रिफ्लेक्टेड तरंग हे इंसिडेंट तरंगा च्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत आहे तर आपल्याला आवश्यक असलेल्या या 3 व्याख्या आहेत तर मला जे मिळते ते या सूत्राने बनते ठीक आहे त्याचप्रमाणे टीएम पोलरायझेशन मध्ये तेही बाकी आहे बरोबर तर टीएम पोलरायझेशन आपण विद्युत क्षेत्रासाठी भिन्न पद्धत घेता आणि मी पुन्हा अंतिम एक्सप्रेशन् लिहून ठेवतो तुम्हाला या एक्सप्रेशन्स मधील सममिती दिसेल

मी ट्रांसमिशन कॉइफिसिएंट देखील लिहू शकतो परंतु ते फारसे उपयुक्त नाही कारण आर शक्य तेवढा लहान करणे माझे लक्ष्य आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण जे केले त्याबरोबर तुम्ही सर्वजण आरामात आहात का विद्यार्थीः बरं हे आपण जाणत असलेल्या माध्यमावर अवलंबून आहे विद्यार्थीः तर वेक्टर प्रमाणेच आणि आम्ही तसे केले तरंग वेक्टर व झेड दिशेने होणारे ट्रांसमिशन समान नाही हे माध्यमातील प्रसारावर अवलंबून आहे जर येथे वेगळे एप्सिलॉन म्यू आणि येथे वेगळे एप्सिलॉन म्यू असतील तर झेड चे घटक एकसारखे कसे असतील ते कदाचित नसतील बरोबर हे माध्यम गुणधर्मांवर अवलंबून आहे आणि जर आपण विसरलात की हा संबंध डिस्पर्शन संबंध होता तर के हेच अनुसरत आहे अशाप्रकारे आपण नवीन मॅक्सवेलची समीकरणे सेट अप करतो आपण त्यांना तसे म्हणतो बरोबर तर मला मिळाले आहे ज्यात आणि आहे बरोबर म्हणून लक्षात घ्या मला काय म्हणायचे आहे की अतिरिक्त भाग काय आहे किंवा जे कायमचे माहित आहे त्या तुलनेत येथे काय वेगळे आहे नवीन भाग म्हणजे ईजe's चा परिचय आहे जर मी ईजe's बरोबर १ केल्यास मी माझी हायस्कूल सूत्रे परत मिळवितो त्याचप्रमाणे मी येथे माझे एच बरोबर १ केल्यास मी माझी हायस्कूल सूत्रे परत मिळवितो केवळ फक्त तीच गोष्ट बदलली आहे तर आपल्याकडे जे काही सूत्र होते तेच हे सूत्र आहे परंतु आता माझ्या हातात इंजिनिअरिंग नॉब आहे ई आणि एच चे नवीन घटक लहान ई आणि एच ठीक आहे विद्यार्थी म्हणून करायला आवडेल होय १ आणि २ तर १ हा रिजन १ आणि २ हा रिजन २ आहे म्हणूनच फक्त लहान ई आणि एच ची उपस्थिती हीच फक्त भिन्न गोष्ट आहे आता आपल्याला या सोबत काही मनोरंजक करावे लागेल विद्यार्थीः सांगा की के १ आहे इंसिडेंट तरंगा चा झेड घटक म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि इंसिडेंट तरंग वेक्टर चा झेड घटक येथे आहे विद्यार्थी तर वेक्टर मध्ये आमच्याकडे फक्त संदर्भ वेळ १४४२ आणि मधले तरंग वेक्टर आहेत होय झेड घटक ते जे काही दिसत आहेत ते आणि अर्थातच माध्यम गुणधर्म बरोबर रिजन २ चे गुणधर्म रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट वर परिणाम करतील विद्यार्थी तर परंतु तेथे नाही मला असे वाटते की रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट नाही के एक तरंग वेक्टर आहे विद्यार्थी सर ठीक आहे जर माझ्याकडे माध्यमातून प्रवास करणारा प्लेन तरंग असेल तर उदाहरणार्थ जर तुम्ही हे स्ट्रेच्ड कॉर्डिनेट्स घेतले नाहीत पण सामान्य माध्यम मला ठाऊक आहे की प्रवास करणाऱ्या कुठल्याही तरंगाने हे पाळले पाहिजे मग ती इंसिडेंट असो रिफ्लेक्टेड असो काही फरक पडत नाही तर हे के वेक्टर आहे तरंग वेक्टर ज्याचे कोणत्याही तरंगाने पालन केले पाहिजे विद्यार्थीः रिफ्लेक्टेड तरंगाचा एक ऋण घटक असेल कारण हा भाग इंसिडेंट तरंगा च्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत आहे तर समजा मी द्विमितीय दृश्य घेतल्यास हे झेड येथे अक्ष आहे आणि इंसिडेंट तरंग येथे येतो आणि रिफ्लेक्टेड तरंग या दिशेने जातो या दोन तरंग वेक्टर मध्ये काय फरक आहे खरं तर झेड घटक एक्स घटक बदलत नाही हा तुमचा स्नेल चा नियम आहे इंसिडेन्स चा कोन आणि रिफ्लेक्शन कोन सारखा आहे ते कसे येईल आणि अशाप्रकारे तरंग फिरतो होय ही आमची निवड आहे म्हणजे आपण सामान्य डेरिव्हेशन करीत आहोत आपण स्वतःला चुंबकीय किंवा अचुंबकीय पर्यंत मर्यादित करत नाही विद्यार्थीः तर तो चुंबक आहे हे आपल्यावर अवलंबून आहे हे आपण पाहू मी सर्वसाधारण ठेवले आहे आपण स्ट्रेच्ड कॉर्डिनेट्स घेता आणि मॅक्सवेल चे समीकरण करता तेव्हा काय घडते हे आहे आता माध्यम २ आपल्या हातात आहे